ह्यूमन मॉलिक्युलर जेनेटिक्स या कोर्सच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे तर आपण मागील लेक्चरमध्ये चर्चा केली आहे की DNA मधील बदल तुमचे अस्तित्व कसे बदलू शकतात मग ते तुम्हाला फिट किंवा अनफिट बनवतात तर आज आपण या विशिष्ट लेक्चरमध्ये म्युटेशन्स कोडिंग अनुक्रमात घेतल्यावर म्युटेशन्स खरोखर प्रोटिन्स वर कसा परिणाम करतात ते पाहणार आहोत किंवा त्याच्यावर लक्ष देणार आहोत तर या स्लाइडमध्ये जे येथे दाखवले आहे ते म्हणजे जेनेटिक कोड तर प्रोटिन्सच्या दिलेल्या भागात विशिष्ट अमिनो ऍसिड जोडण्याचे संकेत देणारे वेगवेगळे कोणते कोड आहेत हे सर्व RNA पासून सुरू होते ज्याला अनुक्रम मिळाला आहे आणि अनुक्रम ज्याला आपण ट्रान्सलेटेड असे म्हणतो तर ही अशी एक गोष्ट आहे ज्यावर आपण चर्चा केली की प्रत्येक कोड एक ट्रीपलेट आहे आणि प्रत्येक ट्रीपलेट त्याच्या मध्ये कोणते अमिनो ऍसिड जोडले जावे माहिती देते तर आपण आधी चर्चा केलेल्या उदाहरणाकडे पाहूया इंग्रजी वर्णमाला जे वाक्यात अर्थ देतात येथे शब्द रंगीत कोड आहेत प्रत्येक शब्द तीन अक्षरे आहेत 'the cat eat the rat' आता जर हे जेनेटिक कोड असेल तर काय होईल आणि जर या विशिष्ट वाक्याचा अर्थ कसा बदलला जातो याबद्दल येथे काही बदल झाले असतील तर आपण एक उदाहरण म्हणून विचार करू नंतर आपण जेनेटिक कोडमध्ये परत येऊ बघूया तर मी येथे दाखवलेले तीन भिन्न बदल आहेत पहिले एक अक्षर C हे O मध्ये हस्तांतरित केले आहे आता तुमच्याकडे तीन शब्द असलेले सर्व शब्द आहेत परंतु वाक्याचा अर्थ बदलला आहे पहिल्यांदा याचा अर्थ काय आहे तो म्हणजे शिकारी मांजर उंदीर असलेल्या आपल्या शिकारीचे सेवन करण्यास सक्षम आहे येथे cat या विशिष्ट शब्दात एक विशिष्ट अक्षर बदलल्यामुळे वाक्याचा अर्थ दिशाभूल करणारा आहे आता oat उंदराचा शिकारी बनला जे शक्य नाही तर तो अर्थ सांगत नाही हे कारण आहे की बदल किंवा प्रतिस्थापन एका अक्षराने दुसरे अक्षर बदलले आहे त्याची एक अट देखील असू शकते ज्या वाक्यात चुकून तुम्ही एक अक्षर टाइप केले नाही येथे उदाहरणार्थ C टाइप केलेला नव्हता परिणामी आपण प्रत्येक तीन अक्षरे शब्द म्हणून रूपांतरित केली आहेत आता या तीन अक्षरांचा खरोखर काही अर्थ नाही किंवा आपण अतिरिक्त अक्षर अशा ठिकाणी टाइप केले असते जेथे ते आवश्यक नाही किंवा तेथे नसावे परिणामी पुन्हा जर आपण तीन अक्षरांचे शब्द रूपांतरित केलेत तर त्याचा काही अर्थ होत नाही आणि यालाच तुम्ही म्युटेशन्स म्हणता आणि या अनुक्रमाच्या या नवीन रूपांना म्युटंट एलील्स म्हणतात आणि ज्याला अर्थ प्राप्त होतो त्याला वाइल्ड प्रकार म्हणतात तर दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जसे आपण पाहतो एकाच व्यक्तीमध्ये नाही तर पॉप्युलेशनमध्ये त्याच जिनसाठी शेकडो एलील्स असण्याची शकतात आहे परंतु जर ते प्रोटिन्सच्या कार्यावर परिणाम करेल तर तुम्हाला पॉप्युलेशनमध्ये ते दिसणार नाही आता याचा नेमका अर्थ काय या सर्व कंडिशन्स ज्यात एका विशिष्ट बेसची जागा दुसऱ्याने घेतली आहे आपण त्यांना पॉइंट म्यूटेशन म्हणतो कारण ते एका विशिष्ट बेसवर मर्यादित आहेत परंतु जर तुम्ही येथे पाहिल्याप्रमाणे एखादा बेस काढला गेला तर तुम्ही त्याला डिलिशन म्हणता म्हणजे बेस हटवणे किंवा तुम्ही तिथे बेस समाविष्ट केला आहे जो तेथे नसावा ज्याला तुम्ही इंसर्शन म्हणता तर तुम्हाला दिसणाऱ्या म्युटेशन्स ची ही वेगवेगळी नावे किंवा परिभाषा आहेत चला आपण आता उदाहरणे पाहू आता आपण ज्या विषयावर चर्चा केली तो म्हणजे एखादे वाक्यने अर्थ सांगितला किंवा दिला पाहिजे त्यासाठी तुम्ही तीन अक्षरांचे शब्द बनवता आणि प्रत्येक शब्द तुम्हाला एक अर्थ देतो आता सुरुवात कुठून करावी हे तुम्हाला कसे कळेल उदाहरणार्थ जर तुम्ही डबल स्ट्रँडेड DNA कडे लक्ष दिले तर कोडिंग अनुक्रम देणाऱ्या स्ट्रँडला सामान्यतः सेन्स स्ट्रँड असे म्हणतात आणि हेच आपल्याला संदेश देते की कोणत्या क्रमाने अमिनो ऍसिड जोडले जातात म्हणून जर तुम्ही DNA अनुक्रमांकडे लक्ष दिले जे साधारणपणे 5 ते 3 दर्शविलेले आहे तर तुम्ही तीन वेगवेगळ्या फ्रेमचा ज्याला आपण ओपन रीडिंग फ्रेम किंवा ORF म्हणून संबोधतो त्याचा तुम्ही खरोखर अंदाज लावू शकता आपण A सह प्रारंभ करू शकता म्हणून तुमच्याकडे ATG GCC TAT आहे किंवा तुम्ही 2 या स्थिती पासून सुरू करू शकता मग तुमच्याकडे पूर्णपणे भिन्न क्रम आहे किंवा तुम्ही तिसऱ्या स्थानापासून सुरुवात करू शकता मग ते वेगवेगळे कॉम्बिनेशन देते आपण कोणत्या फ्रेमची सुरुवात करत आहात यावर हे सर्व अवलंबून आहे आपण तयार करत आहोत किंवा शब्द तयार करत आहोत तर यालाच ओपन रीडिंग फ्रेम म्हणतात तर तुम्हाला येथे दिसणाऱ्या बहुतांश RNA मध्ये तुमच्याकडे फक्त एक फंक्शनल ओपन रीडिंग फ्रेम आहे याचा अर्थ तुम्हाला अनुक्रमातील एका विशिष्ट बिंदूपासून अनुक्रमातून अर्थ काढणे किंवा अर्थ समजणे सुरू करावे लागेल तर सेलला कसे कळते ते नेहमीच या क्रमाने सुरू होते हे ATG पासून सुरू होते जे स्वतःच तुम्हाला त्या विशिष्ट ठिकाणी किंवा पेप्टाइडच्या पहिल्या जागेत मेथिओनिन बनवण्याचा संदेश देते पण तो आसपासचा भाग आहे अपस्ट्रीम अनुक्रम उदाहरणार्थ येथे तुमच्याकडे बहुसंख्य AAA आहे आणि त्यानंतर ATG त्यानंतर GC किंवा A त्या फ्रिक्वेन्सीमध्ये उपस्थित आहेत साधारणपणे तुमच्याकडे अशा प्रकारचे अनुक्रम असतात ज्यांना कोजाक ट्रांझिशनल इनिशिएशन सीक्वेन्स असे म्हणतात जे RNA मध्ये असलेल्या संदेशाचे डीकोडिंग करण्यासाठीचा पहिला शब्द मानला जातो म्हणून उदाहरणार्थ जर ते निश्चित केले असेल जसे आपण येथे पाहतो तर बाकीचे सहज डीकोड केले जाऊ शकतात आणि ते वेगवेगळ्या अमिनो ऍसिडसाठी अर्थ देतात तर अशा प्रकारे RNA मध्ये असलेल्या अनुक्रमांना ओळखण्यास आणि प्रोटिन्समध्ये त्यांचे भाषांतर करण्यास हे सेल सक्षम आहे तर पॉईंट म्युटेशन्स एक बेस बदल प्रोटिन्सच्या कार्यपद्धतीवर कसा परिणाम करू शकतो त्यासाठी ही उदाहरणे दिली आहेत आणि आपण येथे पाहू शकता हा वाइल्ड प्रकार आहे ज्याचा अर्थ बहुसंख्य व्यक्तींमध्ये आहे आणि हे भिन्न म्युटंट रूपे किंवा म्युटंट एलिल्स आहेत तर तुमच्याकडे येथे एक बेस आहे उदाहरणार्थ A चे रूपांतर T मध्ये होते परिणामी आता त्याचा वेगळा अर्थ मिळतो येथे आपल्याकडे एक अमिनो ऍसिड आहे जे एका वेगळ्या अमिनो ऍसिड मध्ये रूपांतरित होते म्हणून याला मिससेन्स म्हणतात याचा अर्थ त्यांनी त्या विशिष्ट पेप्टाइडमध्ये कोणते अमिनो ऍसिड उपस्थित असावे याचा योग्य अर्थ दिला नाही म्हणून याला मिससेन्स म्यूटेशन म्हणतात कारण हे DNA मधील बदलामुळे प्रोटिन्सवर कसा परिणाम झाला यावर अवलंबून आहे म्हणून येथे एका पेस्टाइडला एका अमिनो ऍसिडच्या जागी दुसऱ्याने प्रभावित केले आहे म्हणून त्याला मिससेन्स म्युटेशन्स म्हणतात परंतु अशी परिस्थिती देखील असू शकते जिथे बेसमध्ये बदल केल्यास एमिनो ऍसिडच्या जागी स्टॉप कोडॉन म्हणून ओळखले जाते तर हे स्टॉप कोडॉन परिणामी प्रोटिन्स पुढे जाणार नाहीत ती तिथेच संपुष्टात आणली जातील सिन्थेसिस संपुष्टात आणले जाईल आणि त्याला नॉनसेन्स म्हटले जाते याचा अर्थ ते कोणत्याही नवीन अमिनो ऍसिडला त्या स्थितीत समाविष्ट करण्याची परवानगी देत नाही आता या दोन म्युटेशन्स ना पॉईंट म्युटेशन्स म्हणतात कारण ते बेस बदलतात उदाहरणार्थ येथे A ते T येथे C ते T पण आपल्याकडे असे अजून जास्त कंडिशन्स असतील ज्याबद्दल आपण चर्चा केली होती जसे कि cat rat मॉडेल डेलीशन तर हे असे काहीतरी आहे जे खाली दर्शविले आहे उदाहरणार्थ येथे आपल्याकडे समान क्रम आहे आता आपल्याकडे तीन अमिनो ऍसिड आहेत जे आपण येथे जे पाहता त्याप्रमाणे कोड केलेले आहेत परंतु येथे आपल्याकडे जे होते ते नवीन बेस समाविष्ट केला आहे परिणामी जर तुम्ही ट्रीपलेट केले तर तुम्हाला एक नवीन अमिनो ऍसिड जोडले जात असल्याचे दिसेल आणि इथे हे ते नाहीत जे तुम्ही पाहत असाल आणि हे घडत आहे कारण नवीन घटकाच्या समावेशामुळे ओपन रिडींग फ्रेममध्ये थोडा बदल झाला आहे आणि याला फ्रेम शिफ्ट म्युटेशन्स म्हणतात तसेच फ्रेम शिफ्ट I डिलिशनने देखील होऊ शकते उदाहरणार्थ येथे आपण काही अनुक्रम गमावले आहेत परिणामी रिडींग फ्रेम शिफ्ट होते आणि ती तुम्हाला स्टॉप कोडॉन देते त्यामुळे यापुढे पेप्टाइड बनवता येणार नाही आपल्याला माहीत असलेल्या वाक्याचे खरे उदाहरण देतो आत्ताच cat आणि rat बद्दल चर्चा केली तर आपण आता हे पाहू की ते खरोखरच रोगास कसे कारणीभूत ठरू शकतात उदाहरणार्थ मिससेन्स म्युटेशन्ससाठी एक सामान्य पाठ्यपुस्तक उदाहरणांपैकी एक म्हणजे एक अमिनो ऍसिड दुसर्याद्वारे बदलले जाते कारण DNA मध्ये झालेल्या बदलामुळे तो आहे सिकल सेल ऍनिमिया उदाहरणार्थ जिनमध्ये A ते T पर्यंत म्युटेशन्स जे बीटा ग्लोबिनला कोड करते त्याचा परिणामी म्हणजे म्युटंट प्रोटीन ग्लोबीन तयार होते परिणामी हे शरीर विज्ञान आणि पेशीवर परिणाम करते जे अतिशय एबनॉर्मल दिसतात आणि त्याला सिकल सेल म्हणतात आणि ते ऍनेमिक स्थितीशी देखील संबंधित आहे म्हणूनच त्याला सिकल सेल ऍनिमिया म्हणतात हे अत्यंत क्लासिक उदाहरण आहे आपण याबद्दल अधिक वाचू शकता तर A ते T हा बदल या विशिष्ट बीटा ग्लोबिन जिनच्या 6 व्या स्थानावर ग्लूटामिक ऍसिडपासून व्हॅलीनपर्यंत अमिनो ऍसिडमध्ये बदल घडवून आणतो आता येथे आपण अमिनो ऍसिड बदलतो म्हणून ते एक मिससेन्स म्युटेशन्स आहे आता इतर स्थितीत ज्यामध्ये तुम्हाला स्टॉप कोडॉन किंवा नॉनसेन्स म्युटेशन्स आहे ज्यात तुम्ही स्टॉप कोडॉन सादर केले आहे किंवा एक फ्रेमशिफ्ट आहे जिथे रिडींग फ्रेम बदलली गेली आहे इंसर्शनमुळे किंवा डिलिशनमुळे जिनच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो एक उदाहरण म्हणजे मस्क्युलर ऍट्रोफी चे एक प्रकार ज्यामध्ये स्नायूंचा ऱ्हास होतो म्हणून तुम्ही तुमची सर्व शक्ती एका विशिष्ट जिनमुळे गमावता जे स्नायूमध्ये असलेल्या प्रोटिन्ससाठी कोड करते आता येथे तुम्ही ज्या म्युटेशन्स बद्दल बोलता त्यापैकी प्रत्येक नॉनसेन्स म्युटेशन्स जेथे स्टॉप कोडॉनची अकाली भर पडली आहे पेप्टाइड तयार केले जात नाही किंवा डिलिशनमुळे किंवा इंसर्शनमुळे फ्रेमशिफ्ट होत आहे त्या सर्वांचा प्रोटिन्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे फंक्शन किंवा त्याचे सिन्थेसिस कारण ते खूप लहान पेप्टाइड असेल ते कार्य करू शकत नाही म्हणून परिणामी त्यास लॉस ऑफ फंक्शन असे म्हणतात प्रोटिन्स ते त्याचे मूळ कार्य हरवते हे जवळजवळ जिन्स नसल्यासारखे आहे हे तीन वेगवेगळ्या प्रकारच्या म्युटेशन्समुळे घडते परंतु मिससेन्स म्युटेशन्सचे लॉस ऑफ फंक्शनची शक्यता हो किंवा नाही अशी आहे अशी उदाहरणे आहेत ज्यात अमिनो ऍसिड घेतल्यामुळे प्रोटिन्सचे लॉस ऑफ फंक्शन होते अशी देखील अनेक उदाहरणे आहेत ज्यात अमिनो ऍसिड मधील बदलामुळे प्रोटिन्सला नवीन फंक्शन प्राप्त झाले आहेत नवीन फंक्शन पेशींना टॉक्सिक असण्यापासून ते ते इनसॉल्युबल बनते पेशींना मारते किंवा उदाहरणार्थ ते एंजाइम असू शकते अमिनो ऍसिडमध्ये बदल केल्याने एंजाइम अधिक सक्रिय होतो जे पेशीसाठी डिझायरेबल असू शकत नाही किंवा त्या प्रोटिन्समध्ये विशिष्ट अमिनो ऍसिड बदलेल असे कोणतेही कार्य बदलले जाते तर ते अगदी काहीतरी नवीनमध्ये रूपांतरित होते जे नको आहे तर ते जिन्सच्या कार्यावर कसा परिणाम करतात यावर अवलंबून हे म्युटेशन्सचे दोन वर्ग आहेत तर लॉस ऑफ फंक्शनचे किंवा गेन ऑफ फंक्शन स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणे आहेत ज्यावर आपण नंतर चर्चा करू तर आपण याबद्दल बोलूयात कोडिंग क्षेत्रांमध्ये उपस्थित असलेले सर्व बदल प्रोटिन्स कार्यावर परिणाम करतात का याचे उत्तर नाही असे आहे हे आवश्यक नाही की कोडिंग भागात उपस्थित असलेल्या प्रत्येक बदलामुळे प्रोटिन्स कार्यावर परिणाम होतो चला काही उदाहरणे पाहू अशी काही म्युटेशन्स आहेत ज्यांना आपण सायलेंट म्युटेशन्स म्हणता याचा अर्थ काय आपल्याकडे बेसमध्ये बदल आहे उदाहरणार्थ C ते T पर्यंत परंतु त्या स्थितीत कोणते अमिनो ऍसिड जोडले पाहिजे हे बदलले नाही तुम्ही पाहिल्याप्रमाणे तेथे अमिनो ऍसिड आहेत ज्यांना 4 पेक्षा जास्त किंवा सुमारे 6 वेगवेगळ्या कोडॉन्सद्वारे कोड केले जाऊ शकते म्हणून तरीही काही बदल झाला तरी तो कोड समान अर्थ देतो ज्यामध्ये अमिनो ऍसिड जोडले पाहिजे त्यामुळे जरी DNA मध्ये बदल झाला असला तरी प्रोटिन्स सिन्थेसिस करण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम होणार नाही त्या ठिकाणी अजूनही तेच अमिनो ऍसिड असेल म्हणून अशा म्युटेशन्सना सायलेंट म्युटेशन्स म्हणतात याचा अर्थ प्रोटिन्स बनवण्याच्या पद्धतीवर त्याचा खरोखर परिणाम काही होत नाही उदाहरणार्थ नॉनन्स म्युटेशन्स त्याचा नेहमीच परिणाम होईल कारण तो स्टॉप कोडॉन सादर करतो म्हणून पेप्टाइड आता पूर्ण पेप्टाइड राहिलेला नाही हे त्याच्या कार्यावर परिणाम करेल परंतु आपल्याकडे अशी परिस्थिती आहे ज्यात आपल्याकडे दोन भिन्न प्रभाव आहेत मिससेन्स म्युटेशन्सने प्रोटिन्सवर दोन भिन्न परिणाम होतात ज्याला म्हणतात एक कॉन्सर्व्हेटिव्ह दुसरे म्हणजे नॉन कॉन्सर्व्हेटिव्ह म्हटले जाते याचा अर्थ काय चला इथे पाहू उदाहरणार्थ हा कॉन्सर्व्हेटिव्ह परिवर्तन ज्यात तुमच्याकडे लायसीनच्या जागी आलेले आर्जिनिन आहे परंतु तरीही प्रोटिन्स ज्याप्रकारे कार्य करतात त्याप्रमाणे कार्य करू देणे पॉप्युलेशनमध्ये बरीच ठिकाणे आहेत ज्यात आपल्याकडे वेगवेगळ्या अमिनो ऍसिड असलेल्या व्यक्ती आहेत उदाहरणार्थ लायसिन ते आर्जिनिन तरीही ते प्रोटीन जास्त तडजोडीशिवाय कार्य करण्यास सक्षम आहे पण तिथे बदल आहेत उदाहरणार्थ जर लायसिनची जागा दुसर्या अमिनो ऍसिडने घेतली असेल उदाहरणार्थ थ्रेओनिन हे प्रोटिन्सच्या कार्यप्रणालीवर परिणाम करू शकते असे बदल ज्यात अमिनो ऍसिड मधील बदलामुळे प्रोटिन्सवर त्या प्रमाणात परिणाम होत नाही कारण ते एक समान पद्धतीचे अमिनो ऍसिड बदलले जाते त्यांना कॉन्सर्व्हेटिव्ह सबीस्टिट्यूशन म्हणतात आणि हे सामान्यतः पॉप्युलेशनमध्ये उपस्थित असतात जर मी वर्गातील 50 व्यक्तींचा क्रम लावला आणि मला असे आढळले की त्यापैकी किमान 4 5 मध्ये अमिनो ऍसिड असेल जसे आपण येथे पाहिले होते लाइसिन ते आर्जिनिन आणि ते सामान्य आहेत म्हणून याला कॉन्सर्व्हेटिव्ह सबीस्टिट्यूशन म्हणतात कोडिंग क्षेत्रातील म्युटेशन्स प्रोटिन्सच्या कार्यपद्धतीवर कसा परिणाम करू शकते याबद्दल आहे आता आपण म्युटेशन्सच्या एका वेगळ्या गटाकडे बघणार आहोत ज्यांना कोडिंग अनुक्रमात उपस्थित राहण्याची गरज नाही परंतु तरीही जिन्सवर त्यांच्या कार्यप्रणालीवर परिणाम करू शकतो तर आपण चर्चा केली ती अशी की तुमच्याकडे जिन्स आहेत ज्यांना एक्सॉन आहेत जे इथे परिपक्व RNA आणि इंट्रोन नावाच्या भागामध्ये टिकवून ठेवलेले आहेत जे स्प्लिसिन्ग इव्हेंट दरम्यान जोडले आहेत जे परिपक्व RNA मध्ये नाहीत आणि नंतर परिपक्व RNA आहे प्रोटिन्समध्ये रूपांतरित केले जाते स्प्लिसिन्ग करण्याची ही प्रक्रिया इंट्रोनिक भाग काढून टाकणे ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे यात अनेक प्रोटिन्स असतात उदाहरणार्थ तिथे RNPs आहेत जे प्रोटिन्स आणि लहान RNA चे कॉम्प्लेक्स आहे आणि इतर अनेक प्रोटिन्स देखील आहेत जी RNA ला क्लिविंग किंवा कटिंग आणि RNA जोडण्यास मदत करतात ते एकत्रितपणे कॉम्प्लेक्स तयार करतात ज्याला आपण स्प्लिसिझोम म्हणतो जे एक्सॉन आणि इंट्रॉनच्या अगदी सीमारेषेवर एकत्र होतात आणि नंतर इंट्रॉन काढून दोन एक्सॉन एकत्र जोडतात आणि ही एक अचूक यंत्रणा असणे आवश्यक आहे अन्यथा तुम्ही कदाचित एक बेस अधिक किंवा एक बेस कमी जोडला तरीही पहिल्या एक्सॉन नंतर उपस्थित असलेला कोणताही क्रम योग्य रीतीने वाचला जाणार नाही कारण ते रिडींग फ्रेम बदलणार आहे तर ही एक तंतोतंत प्रक्रिया आहे आणि आपल्या सेलमध्ये बनवल्या जाणाऱ्या mRNA च्या प्रत्येक कॉपीसाठी हे घडते तर ही एक तंतोतंत यंत्रणा आहे आणि ती खरोखर कशी कार्य करते अगदी इंट्रोनिक भागातही ते अनुक्रम ओळखतात आहेत आणि एक्सॉनमध्ये देखील अनेक घटक आहेत जे बांधतात आणि त्यांना नक्की माहित असते की त्यांना RNA कुठे कापायचा आहे आणि कुठे एकत्र जोडायचा आहे तर ही एक अतिशय विस्तृत यंत्रणा आहे आपण तपशीलात जाणार नाही मी इथे जे हायलाइट करू इच्छितो ते म्हणजे इंट्रोनिक भागातही अनुक्रम आहेत परंतु हे क्रम या प्रोटिन्ससाठी अत्यंत गंभीर आहेत जे RNA ला क्लिविंग किंवा कट करण्यास मदत करतात जर हे अनुक्रम बदलले असतील उदाहरणार्थ तर T या ठिकाणी असावे आणि T ची जागा G ने घेतली उदाहरणार्थ आता ही प्रोटिन्स त्यांना ओळखू शकणार नाहीत तर परिणामी आपल्याकडे एक mRNA असेल ज्यात इंट्रॉन कायम ठेवला जाईल हटवला जाणार नाही आता जर इंट्रॉन कायम ठेवला असेल तर तुमच्याकडे उदाहरणार्थ ATG आहे आता काय होईल ट्रान्सलेशन यंत्र सतत वाचत राहणार आहे आणि इथे तुम्हाला प्रोटिन्स बनवण्यासाठी आवश्यक असलेला संदेश देणार नाही परिणामी आपण प्रोटिन्स गमावली आहेत आपण पेशीला आवश्यक असलेले प्रोटिन्स बनवू शकत नाही म्हणून आपण ज्या पद्धतीने पाहिले आहे त्याप्रमाणे कोडिंग अनुक्रमात बदललेले बदललेले अनुक्रम प्रोटिन्सवर परिणाम करू शकतात त्याचप्रकारे इंट्रोनिक भागात उपस्थित असलेले गंभीर क्रम आहेत जर ते बदलले गेले तर RNA स्प्लाइस् होणार नाही परिणामी ते इच्छित प्रोटिन्स तयार करणार नाही कोडिंग क्षेत्र बदलले जाईल किंवा रिडींग फ्रेम बदलली जाईल तर हे पुन्हा एकदा यावर जोर देण्यासारखे आहे की अगदी इंट्रोनिक भागातही घटक आहेत असे अनुक्रम आहेत जे सामान्य स्प्लाइस् प्रक्रियेसाठी आवश्यक आहेत आणि म्युटेशन्स स्प्लिसिन्ग प्रक्रियेवर परिणाम करू शकतात आता आपण एका नवीन संकल्पनेकडे येत आहोत ज्याला पर्यायी स्प्लिसिन्ग म्हणतात मागील उदाहरणामध्ये आपण जे पाहिले ते असे आहे की एका जिनला अनेक एक्सॉन आहेत आणि एक्सॉनला स्प्लिसिन्ग नावाच्या प्रक्रियेद्वारे एकत्र केले जाते आणि नंतर आपल्याकडे एक परिपक्व ट्रान्सक्रिप्ट आहे जो ट्रान्सलेशन यंत्रने द्वारा वाचला जातो आणि आपल्याकडे पेप्टाइड असतो आता काही जिन्समध्ये असे घडते की सर्व एक्सॉन नेहमी एकत्र जोडलेले नसतात उदाहरणार्थ आपण येथे दोन उदाहरणे दिली आहेत आपल्याकडे उदाहरण 1 मध्ये एक्सॉन 1 2 आणि 4 एकत्र करून विशिष्ट प्रोटिन तयार करतात उदाहरण 2 मध्ये आपण एक्सॉन 1 3 आणि 4 एकत्र जोडले आहेत आणि नंतर हे आपल्याला एका विशिष्ट प्रोटिनसाठी संदेश देते तर समान जिन आणि समान ट्रान्सक्रिप्ट वेगवेगळे एक्सॉन एकत्र कसे जोडले जातात यावर अवलंबून ते कोणत्या प्रकारचे पेप्टाइड बनवायचे याबद्दल दोन भिन्न संकेत देतात आता हे खूप मनोरंजक आहे आणि मानवी जिनोममध्ये अशी किती जिन्स अस्तित्वात आहेत याची बरीच उदाहरणे आहेत खरं तर जर तुम्ही वेगवेगळ्या जीवांची तुलना केली तर मानवांमध्ये तथाकथित खालच्या जीवांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात जिन्स नसतात परंतु कदाचित विविधता अशा प्रकारे येते ज्यात आपण एकाच जिन मधून अनेक प्रोटिन्स बनवू शकतो परंतु डिफरेन्शिअल स्प्लिसिन्ग वापरून ज्याला आपण पर्यायी स्प्लिसिन्ग म्हणतो उदाहरणे आहेत उदाहरणार्थ ड्रोसोफिलामध्ये एक जिन आहे जे 30000 पर्यंत भिन्न प्रोटिन्स बनवू शकते सर्व एका विशिष्ट जिन्सच्या RNA च्या पर्यायी स्प्लिसिन्गमुळे विविधता प्रचंड आहे आपल्याला या सर्व प्रक्रिया समजल्या नाहीत परंतु आपल्याला माहित आहे की पर्यायी स्प्लिसिन्ग खूप अत्यंत महत्वाची आहे आणि आपण या उदाहरणाकडे लक्ष दिले पाहिजे उदाहरणार्थ येथे हा अनुक्रम जो हा विशिष्ट ट्रान्सक्रिप्ट तयार करण्यात किंवा निर्माण करण्यात गुंतलेला आहे ज्यामध्ये एक्सॉन 2 ठेवला जात नाही तो या विशिष्ट ट्रान्सक्रिप्टद्वारे वापरल्या जाणाऱ्या अनुक्रमांच्या तुलनेत खूप भिन्न असू शकतो म्हणून आपल्याकडे कदाचित एक म्युटेशन्स असू शकते तो एका ट्रान्सक्रिप्ट वर परिणाम करू शकते दुसरे नाही आणि म्युटेशन्सवर अवलंबून आपल्याकडे भिन्न फेनोटाइप असू शकते हे सर्व शक्य आहे पुन्हा हे एक उदाहरण आहे की आपल्या जिनोममध्ये पर्यायी स्प्लिसिन्ग किती जटिल आहे उदाहरणार्थ तुम्ही याला एक कॉन्स्टिटूटीव्ह एक्सॉन म्हणता म्हणजे हे एक्सॉन बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक ट्रान्सक्रिप्टमध्ये सतत उपस्थित असतात आपण येथे पर्यायी एक्सॉन म्हणून संबोधतो कारण हे प्रत्येक ट्रान्सक्रिप्टमध्ये असू शकते किंवा नाही येथे आपल्याकडे एक एक्सॉन आहे जे पूर्ण किंवा आंशिक असू शकते जे स्प्लिसिन्ग कोठे झाले यावर अवलंबून असते त्याचप्रमाणे येथे आणि त्यांना म्युचवली एक्सक्लुसिव्ह असे म्हटले जाते याचा अर्थ जर हा एक्सॉन उपस्थित असेल तर हे असणार नाही आणि जर हा एक्सॉन उपस्थित असेल तर हे असणार नाही आणि आपल्याकडे जिन्स आहेत ज्यात अचानक एक विशिष्ट ट्रान्सक्रिप्ट इंट्रोन्स ठेवू शकतो परिणामी कोडिंग फ्रेम स्थलांतरित केली जाते आणि आपल्याकडे दोन भिन्न फर्स्ट एक्सॉन असू शकतात आणि यामुळे आव्हान देखील येते कारण सेलला दोन भिन्न प्रमोटर असणे आवश्यक आहे हे वेगळ्या प्रवर्तकाद्वारे चालवले जाऊ शकते किंवा ट्रान्सलेशन किंवा ट्रान्सक्रिप्शन कोठे संपले आहे यावर अवलंबून आपल्याकडे दोन भिन्न शेवटचे एक्सॉन असू शकतात तर या गुंतागुंतीच्या आहेत आणि DNA च्या अनुक्रमात बदल केल्यास एखाद्या विशिष्ट आयसोफॉर्म वर कसा परिणाम होऊ शकतो ज्याला आपण ट्रान्सक्रिप्टचा एक रूप म्हणतो आणि एखाद्या व्यक्तीच्या पेशीच्या कार्यावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो आपण याची कल्पना करू शकतो तर हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे आणि ही गुंतागुंत या निष्कर्षांमध्येही ठळकपणे दिसून येते उदाहरणार्थ तुमच्याकडे स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी नावाची स्थिती आहे ज्यात तुमच्या मसल टिशूज डीजनरेट होते परिणामी तुम्ही जास्त कमकुवत होतात आणि हे mRNA स्प्लिसिन्गमध्ये समाविष्ट असलेल्या जिन्स मधील म्युटेशन्समुळे होते तर हे प्रोटीन mRNA स्प्लिसिन्गमध्ये सामील आहे आणि या प्रोटीनमध्ये दोष आहे जर त्यात म्युटेशन्स झाले असेल तर त्याचा परिणाम मसल सेलवर होतो ते कसे कार्य करतात किंवा टिकतात परिणामी आपल्याकडे एट्रोफिक स्थिती किंवा मसल डीजनरेशन आहे दुसरे उदाहरण म्हणजे रिट सिंड्रोम जिनमधील दोषामुळे होणारे सामान्य मानसिक मंदता सिंड्रोम जे ट्रान्सक्रिप्शन फॅक्टरसाठी कोड करते आणि येथे जे मनोरंजक आहे ते म्हणजे या विशिष्ट जिन्सला अनेक फर्स्ट एक्सॉन आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे प्रमोटर आणि ज्यावर म्युटेशन्स होत असतात त्यावर अवलंबून आपल्याकडे मानसिक मंदतेचे वेगळे प्रकार असतील ह्यूमन जेनेटिक्समध्ये आपल्याकडे आणखी एक मनोरंजक निरीक्षण आहे ते म्हणजे लांब पल्ल्याच्या सीस रेग्यूलेटरी घटकांची उपस्थिती याचा अर्थ काय लांब पल्ल्याचा काय अर्थ आहे सीस रेग्यूलेटरी घटकाचा काय अर्थ आहे तर आपल्याकडे जिन आहे आपण असे म्हणूया हा एक भाग आहे जिथे प्रोटिन्ससाठी जिन कोड करतो आणि लगेच त्याच्या वरच्या दिशेने आपल्याकडे क्लासिक प्रमोटर आहे ज्यावर ट्रान्सक्रिप्शन घटक बांधला जातो आणि ते जिन्सचे ट्रान्स्क्रिब करतात आता जे अधिक स्पष्ट होत आहे ते असे आहे की तेथे घटक आहेत जिन्सच्या वरच्या बाजूला अनेक मेगा बेस आहेत आणि हे घटक विशिष्ट प्रोटिन्सनी बांधलेले आहेत आणि हे प्रोटिन्स प्रमोटरशी संवाद साधू शकतात जे जिन दिलेल्या टिशुमध्ये व्यक्त केले पाहिजे की नाही हे नियंत्रित करते आता असे घटक जर याचे म्युटेशन झाले किंवा या भागात काही बदल घडले तर जिन त्याच्या कार्यपद्धतीवर परिणाम करू शकतो उदाहरणार्थ एक उदाहरण SOX9 जिनचे जे विकसनशील टेस्टीस तसेच हाडांच्या पेशींमध्ये व्यक्त केले जाते तर या दोन भिन्न टिशूजमध्ये त्याचे कार्य खूप भिन्न आहे आणि जर ते विकासादरम्यान गोनाडमध्ये व्यक्त होते आता किंवा जर ते विकास दरम्यान टेस्टीस मध्ये व्यक्त होत नसेल तर व्यक्ती स्त्री बनते म्हणून याला सेक्स रिव्हर्सल म्हणतात परंतु जर म्युटेशन्स असे असेल की जर विकसनशील टेस्टीस मधील केवळ जिन्सच्या अभिव्यक्तीवर परिणाम झाला तर व्यक्तीचे सेक्स रिव्हर्सल होऊ शकते म्हणजे स्त्री बनू शकते जरी ते जेनेटिक दृष्ट्या पुरुष असले तरी परंतु उदाहरणार्थ जर हाडांच्या पेशी किंवा भविष्यातील हाड बनवणाऱ्या पेशींवर अभिव्यक्ती फक्त प्रभावित झाली असेल तर त्यांचा हाडांवर काही तरी परिणाम होऊ शकतो परंतु टेस्टीस किंवा पुरुषांच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही तर हे या नियामक अनुक्रमांमुळे घडते जे या प्रोटिन्सच्या टिशूजच्या विशिष्ट अभिव्यक्तींना नियंत्रित करते तर हे आपल्याला म्युटेशन्स कसे प्रभावित करू शकते याबद्दल जटिलतेची आणखी एक फेरी देते तर DNA अनुक्रमातील बदल जिन अभिव्यक्ती किंवा प्रोटिन्सच्या कार्यावर कसा परिणाम करू शकतो या विषयाला समाप्त करत आहोत आणि आपण ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन प्रक्रियेवर काही वेळा कसा परिणाम होतो यावर चर्चा करण्यासाठी उदाहरण म्हणून सेंट्रल डॉग्मा वापरला आहे DNA मधील बदलांच्या परिणामी जिन कार्य तिसरे लेक्चर इथे समाप्त होत आहे आणि आपण क्रोमोझोम्स मधील एकूण बदल आणि जिन कार्य किंवा जिनोम कार्यावर कसा परिणाम करतात ते आपल्या चौथ्या लेक्चरमध्ये पाहू